आता आपल्याला टु पोर्ट ऍम्प्लिफायर च्या स्मॉल सिग्नल्स आकृती बद्दल माहिती आहे आपल्याला योग्य ऑपरेटिंग पॉईंटवर MOS ट्रान्झिस्टर ला बायस करावे लागेल आणि असे सर्किट मिळवावे लागेल की जे त्याच्या स्मॉल सिग्नल फॉर्ममध्ये त्याच्या इन्क्रिमेंटल फॉर्ममध्ये टु पोर्ट एम्पलीफायर असेल आणि या संपूर्ण चर्चेत मी वापरणार असलेल्या MOS ट्रान्झिस्टर चे पॅरामीटर्स येथे दिले आहेत या दोन्हीचा अर्थ असा आहे की करंट पॅरामिटर 100 मायक्रो एम्पीयर पर व्होल्ट स्क्वेअर आहे आणि थ्रेशोल्ड व्होल्टेज 1 व्होल्ट असेल तर मी आधी सांगितल्याप्रमाणे MOS ट्रान्झिस्टर वापरणार्या टु पोर्ट एम्पलीफायरची इन्क्रिमेंटल आकृती अशी असेल इथे हे VGSआहे तसेच मी असे गृहीत धरतो की तुम्हा सर्वांना या ग्राउंडचा अर्थ समजला आहे हे सर्व एकत्र जोडलेले आहेत हे असे दर्शविणे खूप सामान्य आहे कारण बरेचसे टर्मिनल या एकाच पॉईंटशी जोडले जातील आणि जर आपण सर्व काही जोडण्यासाठी रेषा काढल्या तर स्कीमॅटिक डायग्राम खूपच अव्यवस्थित दिसेल तर सुबक आकृती मिळवण्या करिता हे अशा प्रकारे दर्शविले आहे याचा अर्थ असा आहे की हे या इथे याच्याशी जोडलेले आहे आणि अशाच प्रकारे लोड इथे याच्याशी जोडलेले आहे अर्थातच हे गेट आहे आणि हे ड्रेन आहे हे सोर्स आहे आणि सॅच्युरेशन रिजन करिता हा MOS आहे तर हे अगदी सोपे आहे इथे कठीण असे काहीही नाही इथे सर्व VS हे VGS असतील आणि RL करिता आउटपुट व्होल्टेज हे मायनस gmRL गुणिले VS अशाप्रकारे आहे तर हा गेन आहे स्पष्टीकरणासाठी असे समजू की हा इनपुट सोर्स RS 100 किलो ओहम आहे आणि लोड RL देखील 100 किलो ओहम आहे आता असे देखील म्हणतात की आपल्याला आवश्यक असलेली गेन मैग्निटूड 20 आहे आणि या सर्किट करिता गेन हा निगेटिव्ह असल्यामुळे तो मायनस 20 असेल आणि तो च्या समतुल्य असेल आणि याद्वारे gmची व्हॅल्यू मिळवता येते त्यामुळेgm म्हणजेच 20 भागिले 100 किलो ओहम्स असेल जे की 200 मायक्रो सीमेन्स असे मिळेल तर आपल्याला माहित आहे की सॅच्युरेशनमधल्या MOS ट्रान्झिस्टर करिता gm हा nCoxWLVGS VT हा अशाप्रकारे दिला जातो या दोन गोष्टी एकत्रितपणे वापरून आपल्याला ट्रान्झिस्टरला VGS VT 2 व्होल्ट ने बायस करावे लागेल कारण इथे हा 100 मायक्रो एम्पीयर व्होल्ट स्क्वेअर आहे जर हे 2 व्होल्ट असेल तर आपल्याला gm हा 200 मायक्रो सीमेन्स अशाप्रकारे मिळेल आणि आपल्याला हे माहिती आहे की VT हा 1 व्होल्ट आहे म्हणून VGSहा 3 व्होल्ट असला पाहिजे तसेच सॅच्युरेशन रिजन करंट इक्वेशन चा वापर करून MOS ट्रान्झिस्टर मध्ये फ्लो होणारा करंट किती आहे हे जाणून घेणे देखील उपयुक्त आहे कारण आपण सॅच्युरेशन रिजन मध्येच कार्य करणार आहोत आणि जर तुम्ही VGS VT 2 व्होल्ट आहे असे गृहीत धरले आणि हा करंट फॅक्टर 100 मायक्रो एम्पीअर पर व्होल्ट स्क्वेअर असेल तर तुम्हाला हे 200 मायक्रो एम्पीअर असे मिळेल तर ह्या दोन्ही पासून तुम्हाला MOS ट्रान्झिस्टर चा ऑपरेटिंग पॉईंट मिळतो तर त्यासाठी VGS 3 व्होल्ट असणे आवश्यक आहे आणि ID 200 मायक्रो एम्पीअर असणे आवश्यक आहे तर आता MOS ट्रान्झिस्टरमध्ये ऑपरेशन पॉईंट कसे मिळवावे ते पाहूया हा MOS ट्रान्झिस्टर आहे ज्याचे थ्रेशोल्ड व्होल्टेज 1 व्होल्ट आहे आणि ज्याचा करंट फॅक्टर 100 मायक्रो एम्पीअर पर व्होल्ट स्क्वेअर आहे तर आता आपण पाहिले की आपल्याकडे 3 व्होल्टचा VGSअसणे आवश्यक आहे आणि VDSकरिता मी येथे व्होल्टेज सोर्स दर्शवित आहे ज्याला मी VDS0 असे नाव देईन जो की VDSचा ऑपरेटिंग पॉईंट आहे ते काय असेल तर आपल्याला माहित आहे की ट्रांजिस्टर सॅच्युरेशन मध्ये असणे आवश्यक आहे म्हणून VDS0 हा VGS0 VT पेक्षा जास्त किंवा त्या समान असणे आवश्यक आहे जे की 2 व्होल्ट आहे तर हे सर्व 2 व्होल्टपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि फक्त स्पष्टीकरणासाठी मी असे गृहीत धरतो आहे की हे देखील 3 व्होल्ट आहे हे एक उदाहरण आहे प्रत्यक्षात हे 2 व्होल्ट पेक्षा अधिक असते आपण हे 3 व्होल्ट घेऊया तर ह्यामुळे ऑपरेटिंग पॉईंट योग्य प्रकारे सेट करता येतो जर आपण हे सर्किट अशाप्रकारे सेट केले तर MOS ट्रान्झिस्टरमधून 200 मायक्रोएपीयर फ्लो होईल परंतु हे आपल्याला पाहिजे असलेले सर्किट नाही आपल्याला कोणते सर्किट पाहिजे आहे तर आपल्याला पाहिजे असलेल्या सर्किट मध्ये त्याचे इन्क्रिमेंटल इक्विवलन्ट त्याचे स्मॉल सिग्नल इक्विवेलेंट हे असेच असायला हवे म्हणजेच आपल्याला सर्किटला इनपुट आणि लोड योग्यरित्या जोडावे लागतील आता हे एक सर्किट आहे जे उघडपणे यापुढे अधिक गुंतागुंतीचे आणि कठीण होत जाईल सध्या येथे कोणतीही अडचण नाही मुद्दा असा आहे की या गोष्टीसाठी बरेच मार्ग आहेत आपल्याला ट्रान्झिस्टरसाठी निश्चित असा ऑपरेटिंग पॉईंट सेट अप करावा लागेल आणि आपल्याला याची खात्री करुन घ्यावी लागेल की संपूर्ण सर्किट हे एका स्मॉल सिग्नल सर्किट प्रमाणे असेल म्हणजे ते काही कार्य करते ऑपरेटिंग पॉईंट्स सेट करण्याचे आणि फंक्शन मिळवण्याचे बरेच मार्ग आहेत तर मी तुम्हाला प्रास्ताविक व्याख्यानात सर्किटची माहिती दिली आहे की त्यांची संख्या देखील खूप मोठी आहे कारण आपण ऑपरेटिंग पॉईंट सेटअप चा संपूर्ण समूह फंक्शनालिटी चा संपूर्ण समूह घेऊ शकता आणि त्यांना एकत्रित करू शकता तर महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रत्येक गोष्टीमागील तर्क समजून घेणे तर आता आपण क्रमाक्रमाने प्रत्येक पोर्ट वर जाऊया हे ट्रान्झिस्टर चे VGSआहे ऑपरेटिंग पॉईंटसाठी आपल्याला हे 3 व्होल्ट असणे आवश्यक आहे आणि इन्क्रिमेंटल सर्किटसाठी आपल्याला ते VSअसणे आवश्यक आहे म्हणजेच सोर्स जोडलेले असणे आवश्यक आहे म्हणून जर मी या दोन्हीची बेरीज केली आणि इन्क्रिमेंटल सोर्स झिरो असताना ऑपरेटिंग पॉईंट जर 3 व्होल्ट असेल आणि जेव्हा इन्क्रिमेंटल सोर्स अप्लाइड केला जाईल तेव्हा VS म्हणजे VGS मधील वाढ म्हणून दिसून येईल तर मला VGS ला याच्या समतुल्य करणे आवश्यक आहे आणि ते फार कठीण नाही कारण माझ्याकडे 3 व्होल्ट मिळविण्यासाठी व्होल्टेज सोर्स आहे आणि माझ्याकडे VS साठी आणखी एक व्होल्टेज सोर्स आहे नक्कीच याVSसोबत नेहमीच हा R असतो परंतु तत्त्वतः दोन व्होल्टेज सोर्स जोडणे सोपे आहे आपल्याला फक्त त्यांना सिरीजमध्ये जोडावे लागते तर मग आपण काय करू की माझ्याकडे 3 व्होल्ट आहे आणि माझ्याकडे VSआणि सीरिजमध्ये जोडलेला R आहे जो 100 किलो ओहम्स आहे हे जर मी आता ट्रान्झिस्टर च्या गेट बरोबर जोडले आणि सोर्स जर ग्राउंडेड आहे तर हे अगदी स्पष्ट आहे की येथे हे गेट सोर्स व्होल्टेज असेल जे की 3 व्होल्ट्स असेल जेव्हाVSझिरो असतो जेव्हा सिग्नल झिरो असते तर आपल्याला हेच हवे असते जेव्हा आपल्याकडे ऑपरेटिंग पॉईंट असतो तेव्हा सिग्नल झिरो असतो आणि जर आपण इन्क्रिमेंटल आकृती कडे पाहिले तर तिथे हे 3 व्होल्ट नसेल आपण केवळ इन्क्रिमेन्टचाच विचार करू तर VSहा इन्क्रिमेंट असेल तर मी अशी आशा करतो की तुम्हा सर्वांना खात्री आहे की हे आपल्याला 3 व्होल्टचा ऑपरेटिंग पॉईंट VGS देते आणि हळूहळू हे इनपुट साईडच्या खालच्या आकृती सारखे दिसते कारण हे 3 व्होल्ट स्थिर आहे म्हणून त्याची वाढ झिरो आहे तर हे शॉर्ट सर्किट होईल आपल्याकडे गेट व सोर्स दरम्यान VGआणि RS असेल आणि जर तुम्हाला पूर्णपणे खात्री नसेल तर तुम्ही VGS चे मूल्यांकन करू शकता त्यात कोणताही करंट फ्लो होत नाही तुम्ही बघू शकता की इथे हे व्होल्टेज फक्त तीन व्होल्ट प्लस VSआहे तर ह्यामुळे इथे 3 व्होल्टचा ऑपरेटिंग पॉईंट आणि या VGS दरम्यान VG च्या इन्क्रिमेंट ची सुविधा मिळेल तर अशाप्रकारे या बाजूसाठी हे आहे ठीक आहे आता तुम्ही या दुसर्या बाजू ला म्हणजे सेकंड पोर्ट किंवा ड्रेन साइड साठी हे लक्षात ठेवा की ऑपरेटिंग पॉईंटमध्ये ड्रेन आणि सोर्स साठी आपल्याला 3 व्होल्ट किंवा व्होल्टेज VDS0ची आवश्यकता आहे जेणेकरून ते सॅच्युरेशनमध्ये राहील आणि इन्क्रिमेंटल आकृतीत देखील ड्रेन आणि सोर्स दरम्यान RLअसणे आवश्यक आहे आपण हे कसे करू शकतो तर तुम्ही यासाठी बर्याच पद्धतींचा विचार करू शकता सामान्यतः जेव्हा मी विद्यार्थ्यांना हे करण्यास सांगितले तेव्हा ते RL हा या इथे किंवा या इथे अशाप्रकारे या दरम्यान ठेवण्याचे सुचवतात स्पष्टपणे सांगायचे तर त्यामुळे हे योग्य प्रकारे कार्य करणार नाही आता मी तुम्हाला तो विशिष्ट पर्याय दर्शवितो माझ्याकडे येथे जर 3 व्होल्ट असेल आणि मी येथे RLला देखील जोडले तर इन्क्रिमेंटल आकृतीत काय होईल तर हे ऑपरेटिंग पॉईंट व्होल्टेज आहे इन्क्रिमेंटल आकृतीत हे शॉर्ट आहे मी आशा करतो की तुम्हाला हा शॉर्ट का आहे हे समजले असेल कारण हा एक फिक्स सोर्स आहे जो की 3 व्होल्ट चा सोर्स आहे जो वाढविला जात नाही त्यामुळे हे शॉर्ट असेल तर इन्क्रिमेंटल आकृतीत आपल्याला असे आढळेल की इथे RLदेखील असेल परंतु ड्रेन आणि सोर्स हे शॉर्ट असल्यामुळे RL चा इथे काहीही उपयोग होणार नाही इन्क्रिमेंटल करंट सोर्स यामधून फक्त शॉर्ट सर्किटमध्ये जातो आणि संपूर्ण RLदरम्यान कोणतेही व्होल्टेज येणार नाही म्हणून हे उपयुक्त नाही तर थोड्याशा युक्तिवादाने तुम्ही हे पाहू शकता की याचा अचूक मार्ग खालीलप्रमाणे आहे तुमच्याकडे व्होल्टेज सोर्स असावा जो की मुळतः तुमच्याकडे आहे आणि इन्क्रिमेंटल आकृतीत हा पॉईंट ग्राउंडेड असावा आपल्याला ड्रेन आणि सोर्स दरम्यान रेझिस्टर RL हवा आहे जे की हे आहे तसेच या इन्क्रिमेंटल आकृतीत देखील हे इथे आहे तर मग आपण काय करू की या RLला सिरीज मध्ये कनेक्ट करू तर पुन्हा मला आशा आहे की हे स्पष्ट झाले आहे इन्क्रिमेंटल आकृतीत काय होते की हे 3 व्होल्ट ग्राउंडेड असेल आणि RLड्रेन आणि सोर्स दरम्यान दिसून येईल तर हे टोपोलॉजिकल दृष्टिकोनातून बरोबर आहे म्हणजेच जर तुम्ही इन्क्रिमेंटल आकृतीकडे पाहिले तर आपल्याकडे MOSFET असेल तर हे करणे सामान्य आहे की या इन्क्रिमेंटल आकृतीत तुम्हाला MOS ट्रान्झिस्टर ऐवजी त्याचे इन्क्रिमेंटल इक्विवेलेंट सर्किट वापरावे लागेल जे की gm आणि gds अशा प्रकारे आहे सोयीसाठी बर्याच वेळा आपण आकृतीत टू पोर्ट दर्शवित नाही परंतु आपण फक्त एक MOSFET दर्शविता परंतु जर ती इन्क्रिमेंटल आकृती असेल तर ते MOSFET चे इन्क्रिमेंटल इक्विवेलेंट असले पाहिजे तर इन्क्रिमेंटल आकृतीत हे असे घडते आता यामध्ये अजूनही एक समस्या आहे लक्षात घ्या की इथे प्रवाहित होणारा करंट काय होता तो होता तर मी त्याला ID0ऑपरेटिंग पॉईंट करंट म्हणतो जो 200 मायक्रो एम्पीअर आहे तर मी जर RL हा सीरिजमध्ये जोडला तर मला अशाप्रकारे ID0 RLमिळेल आणि RL हा 100 किलो ओहम असेल तर ID0 RL म्हणजे 20 व्होल्ट असेल जे की खूप जास्त व्होल्टेज आहे आणि ते सध्याच्या इंटिग्रेटेड सर्किट्स साठी आहे परंतु त्याबद्दल काळजी करू नका आत्ता आपण फक्त ऍम्प्लिफायर चे मूलभूत तत्वे पहात आहोत आपण स्पष्टपणे बघू शकतो की इथे काही विसंगती आहे जर तुम्ही येथे 3 व्होल्ट्स अप्लाय केले तर तुम्हाला येथे 3 व्होल्ट मिळणार नाहीत तुम्हाला हे 3 व्होल्ट मायनस RLच्या अक्रॉसचा ड्रॉप अशाप्रकारे मिळेल आणि या सर्किटचा विचार करताना तुम्ही प्रत्यक्षात अशाप्रकारचे सर्किट तयार केल्यास हे ट्रांझिस्टर ट्रायोड रिजन मध्ये राहील मूलतः हा व्होल्टेज सोर्स थेट ड्रेन आणि सोर्स च्या दरम्यान आहे तर आपल्याला आवश्यक असलेल्याVDSच्या बरोबरीचे हे आहे आता हे व्होल्टेज 3 व्होल्ट नसावे परंतु आपल्याला आवश्यक असलेल्या VDSप्लस लोड रेझिस्टरच्या अक्रॉस जो काही ड्रॉप असतो त्याच्या बरोबरीचे असावे तर आपल्याकडे लोड रेझिस्टरच्या अक्रॉस जर 20 व्होल्ट चा ड्रॉप असेल आणि येथे आपल्याला 3 व्होल्ट्स पाहिजे असल्यास ते 23 व्होल्ट असले पाहिजे तर शेवटी आपल्या मूळ ऍम्प्लिफायर ची आकृतीचे अशा प्रकारे असेल आपल्याकडे इनपुट सोर्स आहे आणि तो व्होल्टेज सोर्स सोबत सिरीज मध्ये कनेक्ट केलेला आहे जो गेट सोर्स व्होल्टेजसाठी ऑपरेटिंग पॉईंट प्रदान करतो आणि आपण त्याला MOS ट्रान्झिस्टरच्या गेट सोर्सशी जोडतो दुसर्या बाजूला आपण RLला ड्रेन बरोबर सिरीज मध्ये जोडतो आणि योग्य ऑपरेटिंग पॉईंट व्होल्टेज VDS ते जे काही आहे त्याला VDS0म्हणूया ते पुरवण्यासाठी या नंतर हे व्होल्टेज म्हणजेVDS0 प्लस ऑपरेटिंग पॉईंट ड्रेन करंट ID0RL च्या बरोबरीचा असेल ऑपरेटिंग पॉईंट ड्रेन करंट RL मधून देखील देखील प्रवाहित होतो तर ऑपरेटिंग पॉईंट प्रकरणात जे काय होते ते मी निळ्या रंगामध्ये दाखवेन ऑपरेटिंग पॉईंट प्रकरणात हा VS झिरो असेल आणि VGS हा VGS0असेल आणि VDS हा VDS0 असेल आणि इथे व्होल्टेज ड्रॉप ID0RL असेल आणि इन्क्रिमेंटल आकृतीत मी हे लाल रंगात दर्शवेल येथे फक्त एकच इन्क्रिमेंटल सोर्स आहे जो VS आहे तर हे VS असेल हे झिरो असेल म्हणजेच ते शॉर्ट सर्किट असेल आणि हे देखील झिरो होईल तर ते शॉर्ट सर्किट होईल तर अशाप्रकारे इन्क्रिमेंटल आकृती आपल्याला हवी त्याप्रमाणे लहान आणि सोपी होईल आणि मी पुन्हा येथे MOS ट्रान्झिस्टर दर्शवितो याचा अर्थ असा आहे की इन्क्रिमेंटल कॅल्क्युलेशन साठी आपल्याला स्मॉल सिग्नल किंवा MOS ट्रान्झिस्टरचे इन्क्रिमेंटल इक्विवलन्ट वापरावे लागेल तर हा मूळ ऍम्प्लिफायर आहे हे कार्य करेल परंतु त्यात बर्याच समस्या आहेत ज्या आपण पुढील धड्यांमध्ये हाताळू परंतु कृपया स्वत खात्री करून घ्या की या ऍम्प्लिफायर शी संबंधित तार्किक युक्तिवाद योग्य आहेत मी म्हटल्याप्रमाणे भिन्न सर्किट एकत्र करणारे हे तार्किक युक्तिवाद अत्यंत महत्वाचे आहेत आणि अशाच प्रकारे आपण वेगवेगळे सर्किट्स समजू शकतो आणि तसेच स्वतःच सर्किट देखील बनवू शकता त्यामुळे कृपया त्या सर्व गोष्टी काळजीपूर्वक समजून घ्या